प्रशिक्षण पद्धत निवडण्याच्या बाबतीत काही निकष आहेत जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण पद्धतीच्याबाबतीत आपण बोलत असतो त्यावेळी या निकषांची परिपूर्ती होणे गरजेचे आहे अध्ययन निष्पत्ती लर्निंग आऊटकम्स शिकण्याचे वातावरण प्रशिक्षणाचे उपयोजन व प्रशिक्षण खर्च हे ते चार निकष आहेत ज्यांची चर्चा आपण या सत्रामध्ये करूया ज्यावेळी आपण प्रशिक्षण पद्धतीच्या निवडीबाबत बोलत असतो त्यावेळी या शिकण्यातुन काय साध्य करायचे आहे हे आपण ठरवले पाहिजे म्हणजे या प्रशिक्षणातून अध्ययनाच्या कोणत्या निष्पत्ती प्रभावीपणे आपल्याला साध्य करायच्या आहेत हे आपण आधी समजून घेतले पाहिजे सर्वप्रथम अध्ययन निष्पत्ती व्यक्तीच्या संवादावर अवलंबून असतील ही तोंडी माहिती साधारणपणे अनुभवांच्या आदानप्रदानावर अवलंबून असेल अनुभवांच्या आदानप्रदानात व्यक्तीने जे ऐकले असेल जे काही शिकले असेल आयुष्यात जो अनुभव घेतला असेल त्या प्रकारच्या परिस्थिती व घटना ज्या त्यांना सांगायला आवडतील त्या ती व्यक्ती प्रशिक्षणार्थीसमोर मांडेल असे दिसून आले आहे की जितकी व्यक्ती अनुभवी असेल तितकी ती स्वतःच्या अनुभवांवरून ते संवादाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी समोर मांडतील पण संवादाद्वारे मिळणारी ही तोंडी माहिती काहीवेळा व्यक्तिगत पातळीवरील असू शकते एखाद्याचा वैयक्तिक अनुभव वैयक्तिक दृष्टिकोन त्यांच्या संवादाद्वारे प्रशिक्षणार्थीला प्रभावित करू शकतो एखाद्याला समजून घेण्यात होणाऱ्या चुकांमुळे देखील हा संवाद वेगळ्या प्रकारे प्रभावित होऊ शकतो त्यामुळे या तोंडी माहितीचे स्त्रोत संदर्भ हे अधिकृत व पडताळले असले पाहिजेत कधीकधी ही तोंडी माहिती 'हॅलो' परिणामावर आधारित असल्यामुळे सर्वच परिस्थितीमध्ये लागू होणारी नसते ज्यावेळी आपण परस्पर संवादाबद्दल बोलत असतो त्यावेळी तिथे व्यक्ती प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी आणि एखादी विशिष्ट परिस्थिती यांच्यामध्ये व यांच्या बाबतीत तो घडत असतो जिथे या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण होत असते तिथे हा परस्परसंवाद खूपच महत्त्वाचा ठरतो जर प्रशिक्षक निष्पक्षपाती असेल आणि त्याच्या माहितीकरता त्याच्याकडे पुष्कळ स्त्रोत असतील तर प्रशिक्षणार्थीदेखील शिकण्याकरता खूपच उत्सुक असतो शिवाय प्रशिक्षणार्थी त्याच्या शंका निसंकोचपणे विचारू शकतो अशाप्रकारच्या सशक्त वातावरणात संवादातून मिळणारी ही माहिती खूपच उपयोगी पडते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बौद्धिक कौशल्य ज्यावेळी व्यक्ती आपल्या बोलण्याद्वारे माहिती सांगत असतो त्यावेळी त्याच्या बौद्धिक कौशल्यांचा वापर होतो या वापरामुळे बौद्धिकस्तरावर प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी जोडले जातात हे बौद्धिकस्तरावरील जोडणे जर खूपच प्रभावी असेल तर प्रशिक्षक जास्तीत जास्त उन्नत ज्ञान व क्षमता यांची देवाणघेवाण करू शकतो जर या उन्नत ज्ञानाचा आणि क्षमतांचा वापर या संवादात केला गेला तर प्रशिक्षणार्थीमध्ये बौद्धिक क्षमता विकसित होतील यामुळे खूपदा असे दिसले आहे की सहभागी व प्रशिक्षणार्थी ज्ञानाच्या एका उन्नत पातळीवरील त्यांचे प्रश्न प्रशिक्षणादरम्यान विचारतात अशा प्रकारे जर प्रशिक्षणार्थींच्या शंका व प्रश्न जर उन्नत ज्ञानाच्या पातळीवरील असतील तर प्रशिक्षकाने त्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरता काही विशिष्ट परिस्थितीमधील उदाहरणे दिली पाहिजेत ज्यामध्ये या परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे कळेल तसेच त्यातून प्रश्न शंका व त्यांची उत्तरे प्रशिक्षणार्थींना कळतील आता आपण अध्ययन निष्पत्तीबद्दल Learning Outcomes लर्निंग आउटकम्स बोलूया या अध्ययन निष्पत्तीमध्ये संज्ञानात्मक धोरणांचा Cognitive Strategy कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजी समावेश होतो ही संज्ञानात्मक धोरणे आपण वापरत असतो त्यांचा हा वापर फक्त वस्तुस्थितीवरच अवलंबून नसतो तर तो भावनांवर देखील अवलंबून असतो इथे मला सांगायला आवडेल की ज्यावेळी आपण भावना व संज्ञानात्मक क्षमताबद्दल बोलत असतो त्यावेळी 'डॅनियल गोलमन' यांचे पाच घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात स्वयम् जागरुकता Self Awareness सेल्फ अवेयरनेस स्वयम् नियंत्रण Self Regulation सेल्फ रेग्युलेशन परानुभूती एम्पथी Empathy उत्तेजन Motivation मोटिव्हेशन व सामाजिक कौशल्य Social Skills सोशल स्किल्स हे ते पाच घटक आहेत म्हणूनच प्रशिक्षण पद्धत निवडताना व्यक्ती या विशिष्ट पद्धती बद्दल किती जागरूक आहे हे महत्त्वाचे आहे व्यक्तीची ही स्वयम् जागरूकता अचूक असली पाहिजे तरच प्रशिक्षक योग्य त्या प्रशिक्षण पद्धतीची निवड करेल प्रशिक्षण पद्धतीच्या या वापरामध्ये स्व नियंत्रण महत्त्वाचे ठरते व्याख्यानामध्ये स्व नियंत्रणाचा वापर होतो मागील अभ्यास घटकांमध्ये मी म्हणालो की व्याख्यान पद्धती ही संघ सहभाग पॅनल अतिथी वक्ते अशा विविध प्रकारांचे एकत्रीकरण असले पाहिजे ही पद्धत एकतर्फी असू नये या प्रकारची स्व नियंत्रणाची पद्धत संज्ञानात्मक धोरणांमध्ये वापरली गेली पाहिजे तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे परानुभूती प्रशिक्षणार्थी विभिन्न शैक्षणिक पार्श्वभूमीतून येत असतात त्यांची सामाजिक तसेच तांत्रिक पार्श्वभूमीदेखील वेगळी असते त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन व आकलनपातळी भिन्न असते अशाप्रकारे जर व्यक्तिपरत्वे ती बदलत असेल तर परानुभूतीकरिता कोणते योग्य संज्ञानात्मक धोरण वापरले गेले पाहिजे हे आपण समजून घ्यावे कारण जोपर्यंत प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये एक मेळ एक संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत संज्ञानात्मक धोरणे तितकीशी प्रभावी होणार नाही पुढचा भाग आहे शैक्षणिक वातावरण अध्ययन होण्याकरिता प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे समजून घेतली पाहिजे आता उदाहरणादाखल उद्योगांकरता ज्यावेळी आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम घेत असू त्यावेळी नुकत्याच रुजू झालेल्या अधिकाऱ्यांकरिता घेतल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये एक विशिष्ट वातावरण असले पाहिजे हे वातावरण खूपच परस्परसंवादी असले पाहिजे कारण या अधिकाऱ्यांनी नुकतेच या व्यवसायामध्ये पदार्पण केलेले असते त्यामुळे त्यांना कदाचित खूप शंका असू शकतील आणि शिवाय या व्यवसायातील भविष्यासंदर्भात अनेकांना उत्सुकतादेखील असते कदाचित त्यांना पुरेसा अनुभवदेखील नसेल त्यामुळे जर हा नवागतांकरता प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर त्यांची शिकण्याची ही एक सुरुवातीची अवस्था असते हे समजून घेऊन सर्जनशील व परस्परसंवादी असे अध्ययन वातावरण निर्माण केले गेले पाहिजे ज्यावेळी आपल्याकडे मध्य व्यवस्थापनातले पुढील शिक्षणाच्या टप्प्यातले विद्यार्थी असतील त्यावेळी आपल्याला हे चक्र समजून घेतले पाहिजे आणि त्यांना भविष्यातील गरजांच्या बाबतीत आणि निर्णय प्रक्रियांच्या बाबतीत समजावून दिले पाहिजे ती निर्णय प्रक्रिया शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याकरता त्यांना उपयोगी ठरेल एका विशिष्ट पातळीपर्यंत शिकल्यानंतर व अनुभव घेतल्यानंतर त्यांना पुढे शिकायचे असेल तर कशाप्रकारे एकापुढे एक वाढ केली पाहिजे याबद्दल त्यांना समजेल असे अध्ययन वातावरण तयार झाले पाहिजे या वातावरणात त्यांना पुढील वाढीचा रस्ता कळेल आणि ते त्याप्रमाणे प्रयत्न करतील तिसरा भाग म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापनातील व्यक्ती वरिष्ठ व्यवस्थापनातील व्यक्तींनी आधीच पुरेसा अनुभव घेतलेला असतो त्यामुळे त्यांना विशिष्ट परिस्थिती समजून घेता येतात मात्र विशेषतः तंत्रज्ञानात सध्या होणाऱ्या बदलांमुळे ते तंत्रसुसंगत वागू शकत नाहीत आणि जर हे आव्हान आपल्यासमोर असेल तर त्यांना हे नवीन तंत्रज्ञान किमान हाताळता येईल किंवा समजून घेता येईल अशा प्रकारचे अध्ययन वातावरण या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तयार केले पाहिजे मला हेच सांगायचे आहे की जर शिकणाऱ्यांचे योग्य प्रकारे वर्गीकरण आपण करू शकलो त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीसोबतच जर आपण त्यांची सामाजिक व तांत्रिक पार्श्वभूमीदेखील समजून घेऊ शकलो तर या पार्श्वभूमीला समजून घेऊन आपण नक्कीच त्यांना शिकण्याकरिता मदत करू शकतो ज्यावेळी आपण त्यांच्या सहभागाबद्दल बोलत असतो त्यावेळी आपण सहभागींना जर चांगल्या प्रकारे जाणू शकलो तर त्यांचा सहभाग जास्त परिणामकारक ठरेल सहभागींना नीट जाणणे हा देखील या अध्ययन वातावरणाचा महत्त्वाचा भाग आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षण सामुग्री अर्थपूर्ण असली पाहिजे प्रशिक्षणार्थींना ज्याची गरज आहे त्या प्रकारची प्रशिक्षण सामग्री व मुद्दे या प्रशिक्षण कार्यक्रमात असले पाहिजे जसे की प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात प्रशिक्षण सामग्रीमध्ये प्रशिक्षण प्रशिक्षणाची गरज कशी ओळखावी व त्याचे मूल्यांकन कसे करावे विविध तंत्रांचा वापर कसा करावा प्रशिक्षणाच्या विविध पद्धतींचा वापर कसा करावा तसेच प्रशिक्षणाचा खर्च व त्याचा फायदा याचे विश्लेषण कसे करावे प्रशिक्षणाचे मूल्यांकन आणि प्रशिक्षणार्थी यांचा अभिप्राय आदी मुद्दे समाविष्ट झाले पाहिजेत आणि म्हणूनच प्रशिक्षणार्थी गरजांचे मूल्यांकन कसे करावे प्रशिक्षणाचे योग्य उद्दिष्ट काय असावे कोणत्या विविध पद्धतीचा वापर एखादे प्रशिक्षण घेण्याकरता केला जाऊ शकतो प्रशिक्षण प्रभावी आहे की नाही याचे मूल्यांकन प्रशिक्षण खर्चाच्या अनुषंगाने सोबतच प्रशिक्षणातून काय साध्य झाले एखादी विशिष्ट प्रशिक्षण पद्धत कशी घ्यावी याबद्दल माहिती घेतो अशा प्रकारे एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमाची अर्थपूर्णता त्यातील मुद्दे व प्रशिक्षण सामग्री खूपच महत्त्वाची ठरते शेवटी प्रशिक्षणार्थी आणि तो ज्या उद्योगांमधून प्रशिक्षणाकरता येत आहे ते उद्योगदेखील या प्रशिक्षण कार्यक्रमातून काय शिकायला मिळाले व काय साध्य झाले याबद्दल नक्कीच प्रश्न विचारतील आणि हेच त्या प्रशिक्षण कार्यक्रमामधील महत्त्वाचे मुद्दे असतील जर प्रशिक्षण कार्यक्रमामधील मुद्दे त्या प्रशिक्षणाच्या साध्यता असतील तर ते खूपच उपयोगी ठरेल त्याप्रमाणे काम करण्याची आणि त्या अनुषंगाने अभिप्राय मिळण्याची संधी प्रशिक्षणार्थींना असली पाहिजे म्हणूनच अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण असे शैक्षणिक वातावरण निर्माण केले पाहिजे की जिथे प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थीला प्रत्येक थोड्यावेळाने त्याला जे शिकवले जात आहे ते त्याला कळत आहे की नाही हे पाहावे जर प्रशिक्षणार्थी ला प्रशिक्षक जे काही सांगत असेल ते कळत असेल तर नक्कीच अशा प्रकारच्या या शिक्षण पद्धतीचा वापर आपण करू शकतो प्रशिक्षणार्थींना जे काही पाहिजे ते या पद्धतीतून मिळत असल्यामुळे याचा परिणाम म्हणून त्यांनी दिलेला अभिप्राय देखील उत्तम असेल प्रशिक्षणार्थी आपल्या उद्योग वातावरणात ज्या प्रकारे काम करतात कामाच्या त्या पद्धतीला आपण समजून घेऊन त्यांना शिक्षण देण्याकरता योग्य ती प्रशिक्षण पद्धती वापरली पाहिजे शिकण्याची एक प्रभावी पद्धत म्हणजे निरीक्षण करणे आणि इतरांसोबत सक्रियपणे संवाद साधणे प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यामधील संवाद सलग व सक्रिय असला पाहिजे मागे मी जसे म्हणालो त्याप्रमाणे व्याख्यान पद्धत वापरत असताना हा संवाद एक तर्फी नसावा जिथे व्याख्यान तर दिले जाते मात्र कोणत्याच प्रकारचा प्रभावी सक्रीय संवाद प्रशिक्षणार्थी सोबत होत नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थींना त्यांचे शंकासमाधान करून घेण्याची संधी मिळत नाही आणि जर त्यांना एखाद्या मुद्द्याबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीबद्दल काही सुसंगत माहिती जाणून घ्यायची असेल किंवा त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यातल्या सक्रिय प्रभावी संवादाने ही परिस्थिती आपल्याला हाताळता येते जर हा संवाद जास्तीत जास्त सक्रीय व प्रभावी असेल तर त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला आपल्याला चालना देता येईल पुढचा भाग आहे प्रशिक्षणाचे उपयोजन Transfer of Training ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंग यामध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचे कशाप्रकारे प्रत्यक्ष काम करीत असताना उपयोजन केले जाते याचा समावेश आहे दिलेले प्रशिक्षण प्रत्यक्ष काम करत असताना किती पातळीपर्यंत वापरले जाते म्हणजे प्रशिक्षणाचे उपयोजन प्रशिक्षणाकरिता प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण पद्धती वापरली असेल तर या पद्धतीमध्ये प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणार्थी ला प्रशिक्षणाचे हस्तांतरण खूपच प्रभावी होईल यामध्ये प्रशिक्षकाचे ज्ञान प्रशिक्षकाची संवाद साधण्याची हातोटी प्रशिक्षणात समाविष्ट केलेले मुद्दे प्रशिक्षणार्थी सोबत वागण्याची आणि संवाद साधण्याची प्रशिक्षकाची पद्धत यामध्ये महत्त्वाची ठरते जसे मी म्हणालो त्याप्रमाणे प्रशिक्षणार्थी विविध सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमीतून आलेले असतात त्यांचा अनुभव देखील भिन्न असतो त्यांचे आचार विचार भिन्न असतात प्रशिक्षकाची सक्रिय संवाद पद्धती अशाप्रकारे या भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ज्ञान मिळवण्याकरता उपयोगी पडते शिकण्याकरता एक पूर्व अट आहे ही पूर्व अट म्हणजे प्रशिक्षणार्थीची शिकण्याची इच्छा जर प्रशिक्षणार्थीची शिकण्याची प्रबळ इच्छा असेल आणि प्रशिक्षक आपले ज्ञान तितक्याच प्रभावीपणे देण्याकरता कटिबद्ध असतील तर या ठिकाणी ज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण होऊ शकते थोडक्यात प्रशिक्षणात जितके महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट असतील आणि प्रभावी शैक्षणिक वातावरण निर्मिती असेल तर प्रत्यक्ष काम करण्याचे कौशल्य मिळवण्याची शिक्षण साध्यता प्रशिक्षणार्थींना प्राप्त होईल आणि म्हणूनच प्रभावी अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्याकरिता प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाचे योग्य ते महत्त्वाचे मुद्दे शिकणाऱ्याची क्षमता प्रशिक्षकाची शिकवण्याची क्षमता या सर्व बाबींचा योग्य वापर केला गेला पाहिजे याकरिता प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यातील नातेसंबंध परस्परावलंबित्व योग्य प्रकारच्या पद्धतीचा वापर प्रभावी शैक्षणिक वातावरण आणि ज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण या सर्व गोष्टींमुळे उन्नत ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते अशा ज्ञानाच्या प्रभावी हस्तांतरणाच्या शक्यता वाढतील ज्ञानाचे प्रभावी आदान प्रदान होईल या आदान प्रदान यामुळे प्रशिक्षणार्थी जास्तीत जास्त शिकतील याकरता आपण काय ध्यानात ठेवावे प्रशिक्षणाच्या अध्ययन निष्पत्ती व प्रशिक्षणात वापरलेल्या प्रशिक्षण पद्धती यांच्यामध्ये बऱ्याचदा समानता असू शकतात कोणतीही प्रशिक्षण पद्धती असली तरी त्या प्रशिक्षण पद्धतीला स्वतःच्या अध्ययन निष्पत्ती असतात त्यामुळे प्रशिक्षणाच्या अध्ययन निष्पत्ती आणि प्रशिक्षण पद्धतीच्या स्वतःच्या अध्ययन निष्पत्ती याच्या मध्ये कोणत्याही प्रकारे असमानता किंवा विसंगतता येऊ नये प्रशिक्षण पद्धतीची प्रशिक्षणार्थीची अपेक्षा व प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणाद्वारे वापरलेली प्रशिक्षण पद्धती दोन्ही सुसंगत असाव्यात प्रशिक्षणादरम्यान प्रात्यक्षिकापेक्षा जर जास्तीत जास्त माहिती देणे महत्त्वाचे असेल तर अशावेळी आपण व्याख्यान पद्धतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे सक्रिय अध्ययनासाठी प्रशिक्षणातील मुद्यांची मांडणी जास्तीत जास्त आंतरक्रियात्मक Interactive इंटरॅक्टिव्ह करता येऊ शकते सक्रिय अध्ययनात माहितीची ही मांडणी जर आंतरक्रियात्मक असेल तर प्रशिक्षणादरम्यान वापरल्या गेलेल्या विविध पद्धतीमधून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती एका वेगळ्या उन्नत स्तरावरील असेल आता सादरीकरण पद्धत व प्रत्यक्ष कृती पद्धत यांच्यातील तुलना बघूया विविध प्रत्यक्ष कृती पद्धती शिकण्याकरिता एक उत्तम वातावरण निर्मिती करतात कारण या पद्धती स्व कृतीच्या आहेत त्यामुळे ज्यावेळी आपण प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षणा बद्दल बोलतो त्यावेळी या पद्धती कार्य प्रशिक्षण यापेक्षाही जास्त प्रभावी आहेत असे दिसते कारण या पद्धती अध्ययनाकरीता उत्तम वातावरण निर्मिती करतात उदाहरणादाखल जर कोणत्याही तांत्रिक कौशल्याचा विचार केला तर कार्यस्थळावर प्रत्यक्ष कृती ने अध्ययन व कृत्रिमानुकरण अध्ययन यामध्ये नक्कीच प्रत्यक्ष कार्यस्थळावर कृतीने अध्ययन जास्त प्रभावी ठरते पण प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाण्याअगोदर कृत्रिमानुकरण Simulation सिम्युलेशन पद्धतीचा वापर आपण कमी लेखू शकत नाही कारण कृत्रिमानुकरण त्यांना कार्यस्थळावर कशाप्रकारे काम करायचे आहे याच्याबद्दल मार्गदर्शक सूचना देईल आणि त्याकरता कोणत्या प्राथमिक गरजांची परिपूर्ती त्यांनी करणे आवश्यक आहे हे देखील कृत्रिमानुकरण पद्धतीतून त्याला कळेल अशा प्रकारच्या आधी कृत्रिमानुकरण पद्धतीचा अवलंब व त्यानंतर प्रत्यक्ष कार्यानुभव या प्रशिक्षणाच्या पद्धतीमुळे अध्ययन अधिकाधिक प्रभावी होईल सादरीकरण पद्धतीचा विचार केला तर ती व्याख्यान पद्धत ठरेल आणि व्याख्यान पद्धतीचा विचार केला तर प्रत्यक्ष कार्यानुभव पद्धती त्या तुलनेत व्याख्यान पद्धती मध्ये जास्त शिकणे होणार नाही त्यामुळे सादरीकरण पद्धत संकल्पना स्पष्ट करतील ज्यामुळे व्यक्ती कौशल्य शिकण्याकरता तयार होईल जे केवळ सादरीकरण या दरम्यान याबद्दल बोलल्यामुळे साध्य होईल सादरीकरण पद्धती प्रत्यक्ष कृती पद्धतीपेक्षा कमी प्रभावी आहेत आणि म्हणूनच जिथे सादरीकरण पद्धती कमी प्रभावी ठरतात तिथे प्रत्यक्ष कृती पद्धतीचा आधार घेतला जाऊ शकतो अशा अध्ययनामध्ये वर्गातील शिकवणे अधिष्ठान तयार करेल सिद्धांताची चौकट असेल जी दिशा देईल लेखी सिद्धांत पार्श्वभूमी तयार करतील पण खरे अध्ययन प्रत्यक्ष काम करतानाच होईल ज्यावेळी व्यक्तीला स्वतः काम करावे लागेल आणि शिकलेल्या संकल्पनांचे उपयोजन करावे लागेल त्यावेळी अशा कामातूनच खरे शिक्षण होईल त्यामुळे ज्यावेळी आपण प्रशिक्षणपद्धती निवडण्याविषयी बोलतो त्यावेळी प्रत्यक्ष कृती पद्धत सादरीकरण पद्धत महत्वाची ठरते मला असं वाटतं की पहिल्यांदा सादरीकरण पद्धतीचा वापर करावा आणि मग प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण द्यावे आपण जर फक्त प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण दिले तर व्यक्तीला सादरीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट होणाऱ्या संकल्पनांविषयी माहिती होणार नाही त्यामुळे फक्त सादरीकरण पद्धत किंवा फक्त प्रत्यक्ष कृती पद्धतीचा अवलंब यशस्वी होणार नाही तर प्रशिक्षण पद्धतीचे जास्तीत जास्त फायदा व्हायचा असेल तर तुम्हाला आधी सादरीकरणाची पद्धत आणि मग प्रत्यक्ष कृती पद्धतीचा वापर करावा लागेल पुढचा मुद्दा असा की एकाच प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जर आपल्याला विविध प्रशिक्षण पद्धतींचा अवलंब करायचा असेल उदाहरणादाखल ज्या वेळी आपण तीन दिवस आणि पाच दिवस आणि एक आठवडा किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल बोलत असू त्यावेळी आपण वर्गांमधील व्याख्यान संघबांधणी पद्धत समूह चर्चा पद्धत आणि सहभागीद्वारे सादरीकरणाची किंवा व्हिडिओ तयार करण्याची पद्धत किंवा बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ प्रशिक्षकांचे सादरीकरण प्रशिक्षकांतर्फे प्रात्यक्षिक व प्रशिक्षकामार्फत अध्ययनाचे धडे आदी पद्धतींचा वापर करता येईल प्रशिक्षणातील या सत्रात बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ उपक्रम activity ऍक्टिव्हिटी ठेवता येतील हे उपक्रम त्यांना अधिकाधिक आव्हान देतील बौद्धिक क्षमता प्रदान करतील याचा परिणाम म्हणून त्यांना एखादे आव्हान मिळाले तर तिथे ते कशाप्रकारे निर्णय घेतील हे त्यांना कळेल प्रशिक्षणार्थींना उपक्रम देणे त्याबरोबरच उदाहरण अभ्यास केस स्टडी दिल्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेला चालना मिळेल आशा उपक्रम व उदाहरण अभ्यासामुळे विद्यार्थ्याचा बौद्धिक क्षमतांना आव्हान मिळेल जर प्रश्न असेल तर तोच त्यावर उत्तरे शोधून काढू शकेल या उत्तरांचे चूक की बरोबर असे मूल्यांकन देखील झाले पाहिजे प्रशिक्षणार्थी यांचा एखादा जर समूह असेल तर समूहातील प्रत्येक जण प्रश्नाला समस्येला वेगवेगळे उत्तर तोडगा देऊ शकेल आणि मग आपण या उत्तरांचे मूल्यांकन करू शकतो यामध्ये आपण कोणाचे उत्तर तोडगा सर्वोत्तम आहे तसेच तो सर्वोत्तम का आहे यावर चर्चा देखील होऊ शकेल याचा परिणाम म्हणून आपल्याला असे दिसते की प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्याख्यान पद्धती दृकश्राव्य पद्धती बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ उपक्रम केस स्टडी उदाहरण अभ्यास यासारख्या विविध पद्धतींचा एकाच प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वापर जास्त प्रभावी ठरू शकतो आणि म्हणूनच अनुभवी प्रशिक्षक या प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम घेतात प्रत्येक पद्धतीची सहाजिपणे काही बलस्थाने व कमकुवतस्थाने असतात आपण एका पद्धतीच्या कमकुवतस्थानांवर मात करण्याकरता दुसऱ्या पद्धतीच्या बलस्थानांचा वापर करतो ज्यामुळे शिकण्यास मदत होईल यामुळे प्रशिक्षक योग्य पद्धतींचा वापर करू शकतात आणि प्रशिक्षणार्थी उत्तम प्रकारे शिकू शकतात इथे मला एक उदाहरण सांगायला आवडेल होम डेपो कंपनीचे नाव आपल्या विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याकरिता स्वयम् प्रगती आधारित शिक्षण सामग्री Self Paced Material सेल्फ पेस्ड मटेरियल व्हिडिओवर आधारित अभ्यासक्रम व प्रशिक्षकांद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा उपयोग करते मागील अभ्यास घटकामध्ये मी चालकांचे वर्तन चालकांचे अध्ययन व वाहन चालवताना येणाऱ्या तांत्रिक समस्या सोडविण्याकरिता व्हिडिओ पद्धतीचा कसा वापर केला जातो हे सांगितले आहे आता इथे आपण उपकरण विक्रेत्यांना प्रशिक्षित करण्याकरिता प्रशिक्षकामार्फत व्हिडिओवर आधारित प्रशिक्षण कसे घेतले जाते हे एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया स्वयम् प्रगतीवर आधारित प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना उपकरण म्हणजेच डिश वॉशर भांडी घासण्याचे यंत्र श्रेणीबद्दल माहिती देण्याकरता केला जातो त्यामुळे त्यांना दुकानात उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांविषयी माहिती मिळेल ही खूपच चांगली कल्पना आहे इथे प्रशिक्षणार्थींना सांगितले जाते की ते जे काम करीत आहेत ते फक्त त्यांनी व्यावसायिकदृष्टीने करू नये तर त्यातील उत्पादनांचा त्यांनी अनुभव देखील घेतला पाहिजे जोपर्यंत ते उत्पादन ते वापरत नाहीत किंवा त्या उत्पादनाच्या वापराचा कृत्रिमनुभव Simulation सिमुलेशन ते घेत नाहीत तोपर्यंत त्यांना डिश वॉशर कसा चालतो हे नीट कळणार नाही याकरिता ती संस्था अशाप्रकारचा कृत्रिमानुभव आपल्या कर्मचाऱ्यांकरीता ठेवू शकते किंवा डिश वॉशरचे काम कसे चालते हे त्यांना दाखवू शकते पण माझ्या दृष्टीने हे पुरेसे नाही मला असे वाटते की त्या डिश वॉशर विक्रेत्याला तो डिश वॉशर हाताळण्याची वापरण्याची संधी दिली पाहिजे डिश वॉशर हाताळल्याने त्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभव व डिश वॉशर हाताळताना येणाऱ्या समस्या देखील त्याला कळतील खूप वेळा नुसत्या व्हिडिओच्या वापराने विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाते पण जर फक्त व्हिडिओच्या वापराने प्रशिक्षण दिले असेल तर ते ग्राहकांचे फक्त 70 ते 80 टक्के समाधान करू शकतील जर तुम्हाला ग्राहकांचे शंभर टक्के समाधान हवे असेल तर त्या विक्रेत्याला त्या विशिष्ट उपकरणाचा वापर करण्याचे प्रशिक्षण द्या मग तो आपल्या ग्राहकांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करू शकेल याबरोबरच त्यांना दुकानांमध्ये इतर कोणती उत्पादने उपलब्ध आहेत याबद्दलदेखील माहिती मिळू शकेल हे अशा प्रकारचे एक उदाहरण आपण बघितले विक्रेत्याने त्याला कंपनीच्या 'क्ष' उत्पादनाविषयी माहिती आहे पण 'य' उत्पादनाविषयी त्याला काहीच माहिती नाही असे उत्तर ग्राहकाला अजिबात देऊ नये त्याने आधी कंपनीची जितकी काही उत्पादने असतील त्याचा प्रत्यक्ष कृतीने वापराने अनुभव घ्यावा कंपनीने देखील विक्रेत्याला प्रत्यक्ष अनुभवाच्या व कृतीच्या आधारे प्रशिक्षण द्यावे फक्त व्हिडिओ किंवा सादरीकरण किंवा प्रात्यक्षिकांच्या आधारे प्रशिक्षण देणे माझ्यामते पुरेसे नाही व्हिडिओ वर आधारित कार्यक्रम विक्रेत्याला उत्पादनाच्या विविध वैशिष्ट्यांची जाणीव करून देते कारण त्याने आधीच त्या उत्पादनावर काम केले आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे एखादे विशिष्ट उत्पादन हाताळण्याच्याकरिता कोणत्या सूचनांचा वापर करावा तसेच त्या सूचनांचा वापर करताना कोणत्या समस्या उद्भवू शकतील याविषयी त्याला आधीच माहिती असते वॉशिंग मशीनचे कपडे धुण्याचे यंत्र सोपे उदाहरण बघूया हे वॉशिंग मशीन कशा विशिष्ट प्रकारे चालते आणि याच्या मदतीने कोणते विशिष्ट कार्य कशा प्रकारे पार होते याची माहिती मिळाल्यावर ते आपल्या दुकानात उपलब्ध हवे व्हिडिओ वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम विक्रेत्याला उत्पादनाच्या वैशिष्ट्यांची जाणीव करून देतो याच्यामध्ये विक्रेता ग्राहकाला त्या उत्पादनाच्या कामकाजाविषयी व त्यापासून होणार्या लाभाविषयी सांगू शकतो पण मागे मी म्हणालो तसे प्रत्यक्ष कार्यानुभव हा जास्त महत्त्वाचा असतो आपण मॉड्यूलर किचनचे अनेक सुट्ट्या भागापासून बनवता येणारे स्वयंपाकघर उदाहरण बघूया या मॉड्यूलर किचनची रचना व त्यातील कपाटांचे नुसते उपयोग विक्रेत्याला माहीत असून चालणार नाही तर विक्रेत्याला हे विशिष्ट कपाट काय आहे ते कसे काम करते त्यात काही जादू आहे का नाही हे ज्या वेळी तो स्वतः ते कपाट वापरून बघेल त्यावेळी त्याला ते कळेल विक्रेते भूमिका वठविण्यात रोल प्ले मध्ये सहभागी झाले संस्थेची विक्री धोरणे ते कितपत यशस्वीपणे पाडू शकतात यावर त्यांचे मूल्यांकन झाले विक्री बद्दल अजून एक तंत्र आहे पहिल्या भागात मी विक्रेत्याच्या त्या विशिष्ट उत्पादनाबद्दल ज्ञानाबद्दल व त्याच्या प्रत्यक्ष हाताळणी बद्दल बोलेन आणि दुसऱ्या भागात त्या विशिष्ट उत्पादनाबद्दल त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता त्याने ते उत्पादन कशाप्रकारे विकावे याबद्दल त्याला प्रशिक्षण देण्याबद्दल मी बोलेन पण जसे मी म्हणालो तसे हे दोन भाग आहेत आणि हे दोन प्रशिक्षण आहेत पण ते हे वेगवेगळे नाहीत तसेच ते स्वतंत्र देखील नाहीत ते एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे इथे विक्रेता त्याने स्वतः ते उत्पादन हाताळल्यामुळे ते कसे विकावे हे शिकतो हेच खूप महत्त्वाचे आहे ज्या वेळी वापर करता याबद्दल विक्रेत्याला प्रश्न विचारेल त्यावेळी विक्रेता त्याची उत्तरे देईल एखादी समस्येची परिस्थिती जर उद्भवली तर त्या समस्येवर तोडगा कसा काढावा हे देखील तो सांगू शकेल हे एक उदाहरण आपण बघितले आता या प्रशिक्षण पद्धती बघितल्यानंतर मी प्रशिक्षण खर्चाविषयी बोलेन आपण हे समजून घेऊ या की प्रशिक्षणात येणारा खर्च आपण दुर्लक्षित करू शकत नाही प्रशिक्षणादरम्यान दोन महत्त्वाचे खर्च असतात पहिला खर्च प्रशिक्षण विकासाचा खर्च आणि दुसरा प्रशासकीय खर्च प्रशिक्षण विकासाच्या खर्चात प्रशिक्षण कार्यक्रमाची संरचना व बांधणीचा खर्च तसेच तो प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याचा किंवा विकत घेण्याचा खर्च समाविष्ट असतो प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना प्रत्येक वेळी प्रशासकीय खर्च उद्भवतात या प्रशासकीय खर्चामध्ये समुपदेशक शिक्षक प्रशिक्षक व साधन सामुग्री यांच्याशी संलग्नित खर्च समाविष्ट होतात याचा प्रभावीतता मानांकन त्यातील शैक्षणिक संशोधन व व्यवसायिक मार्गदर्शकांच्या सूचनांवर आधारित असते या सर्व पद्धतींच्या चर्चेनंतर या खर्च फायदा विश्लेषण Cost Benefit Analysis कॉस्ट बेनेफिट अनालिसिस यावरदेखील या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या भागात मी चर्चा करेन त्यामध्ये मी प्रशिक्षण विकास खर्च तसेच प्रशासकीय खर्च या दोन्ही बद्दल चर्चा करेन जर प्रशिक्षणातील प्रशिक्षण विकास खर्च व प्रशासकीय खर्च यासंदर्भात अर्थ उपलब्धतेच्या बाबतीत जर तुमच्यावर कोणतेही बंधन नसेल तर तुम्ही प्रशिक्षणाकरता सादरीकरण पद्धतीच्या ऐवजी प्रत्यक्ष कृती पद्धतीचा अवलंब करावा पण जर तुमचे प्रशिक्षण कार्यक्रम विकासामध्ये नवीन प्रशिक्षण पद्धती तयार करण्याकरता खर्चाचे मर्यादित अंदाजपत्रक असेल तर तुम्ही एका ठराविक पद्धतीचे कामावरील प्रत्यक्ष प्रशिक्षण वापरा ही तुलनेने कमी खर्चिक पण तितकीच प्रभावी प्रत्यक्ष कृती पद्धत आहे जर तुमचे अंदाज पत्रक मोठे असेल तर तुम्ही प्रत्यक्ष कृती पद्धतीच्या वापराचा विचार नक्कीच करावा या पद्धतीत प्रभावी प्रशिक्षण देण्याकरिता कृत्रिमानुभावक सिम्युलेटर देखील तयार करता येईल तर आज आपण प्रशिक्षणपद्धती कशा असाव्यात आणि या प्रशिक्षणपद्धतींचा वापर करीत असताना कोणत्या गोष्टी प्रशिक्षणावर परिणाम करतात याबद्दल माहिती घेतली